या व्हिडिओमध्ये आपण स्टार्टअप इनरश करंट लिमिटिंग या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल चर्चा करू लक्षात ठेवा की मी याआधी एका सत्रात हे नमूद केले आहे की चालू केल्यावर कॅपेसिटर चार्ज शून्य असतो कॅपेसिटरमध्ये एनर्जी नसते आणि जेव्हा अचानक इनपुट सोर्स व्होल्टेज चालू होतो तेव्हा कॅपेसिटरवर व्होल्टेज लागू केले जाते आणि व्होल्टेजमध्ये अचानक बदल झाल्यास कॅपेसिटर शॉर्ट सर्किटच्या रूपात दिसेल आणि खूप मोठा करंट वाहेल ऑन करण्याच्या वेळी जर योगायोगाने इनपुट सोर्स व्होल्टेज शून्यावर असेल तर इनरश करंट तरीही आपोआप लिमिटेड असेल तथापि रेक्टिफायर कॅपेसिटर फिल्टर सर्किटचे स्विच चालू करणे इनपुट सोर्स सह सिंक्रोनाइज्ड केले जाणार नाही अशा परिस्थितीत सर्वात वाईट परिस्थिती असेल जेव्हा इनपुट सोर्स त्याच्या पीक Vm वर असेल तर इनपुट सोर्स Vm च्या पीक वर असताना तुम्ही सर्किट कॅपेसिटर व्होल्टेज चालू केल्यास व्होल्टेज शून्य असेल तर डायोड आणि कॅपेसिटरद्वारे सोर्स च्या शॉर्ट सर्किट केलेल्या मार्गावर Vm मूल्याचा एक प्रचंड व्होल्टेज दिसतो याचा परिणाम खूप मोठा सर्ज करंट होईल ज्यामुळे डायोड उडू शकतात म्हणून आपण काही प्रोटेक्शन मेकॅनिझम प्रदान करणे खूप महत्वाचे आहे जे या स्टार्टअप सर्ज करंट ला लिमिट करेल तर हे या विशिष्ट व्हिडिओ कॅप्सूलचे ऑब्जेक्टिव्ह आहे आणि आपण या सर्ज करंट ची काळजी कशी घेण्याचा प्रयत्न करतो ते पाहू येथे या रेक्टिफायर सर्किटचा विचार करा आणि येथेच आपण सोर्स जोडतो 230 व्होल्ट AC ज्या क्षणी तुम्ही हे कनेक्ट कराल या मार्गातील एमपीडन्स केवळ पॅरासिटीक ट्रॅक इंडक्टन्स आणि कॅपेसिटरचा ESR आणि अशा नॉन आयडियालिटिज द्वारे अत्यंत कमी लिमिटेड आहे त्यामुळे त्यावेळचा इनरश सर्ज करंट आणि कॅपॅसिटन्स व्होल्टेज खूप मोठा असू शकतो ज्यामुळे हे डायोड उडू शकतात तर स्टार्टअपच्या वेळी या इनरश सर्ज करंट ला लिमिटेड करण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहू एक सोपा उपाय म्हणजे येथे सिरीज एमपी डन्स ठेवणे तर आपण सोर्स शी काय प्रयत्न करू शकतो आपण एक रेजिस्टन्स Rs सिरीज रेजिस्टन्स ला जोडू आणि या पद्धतीने कनेक्ट करू तर अशाप्रकारे हे Rs स्टार्टअप इनरश करंट मर्यादित करू शकतात आणि Rs चे मूल्य डायोड्सच्या रेटिंगमध्ये असेल अशा प्रकारे निवडले जाऊ शकते स्टार्टअपच्या वेळी येथे व्होल्टेज शून्य आहे या नोडवर मॅक्सिमम व्होल्टेज 325 असेल जे 230√2 आहे तर 325 Rs मध्ये येईल त्यामुळे या डायोड्सच्या रेटिंगवर अवलंबून तुम्ही Rs चे मूल्य योग्यरित्या निवडू शकता तथापि हा फार चांगला उपाय नाही या अर्थाने Rs देखील डीसीपीएट पावर करेल संपूर्ण लोड करंट नेहमीच Rs मधून जाणार आहे आणि Rs चे मूल्य जे काही असेल Irms2Rs ची पावर या रेझिस्टरमध्ये नष्ट होत राहील त्यामुळे सर्किटची एफिशियंसि कमी होईल तर या समस्येवर मात करण्यासाठी एक सोपा उपाय असेल सुरुवातीला Rs सर्किटमध्ये असू शकतात आणि एकदा कॅपेसिटर चार्ज झाल्यावर Rs सर्किटमधून काढून टाकले जाऊ शकतात तो एक चांगला उपाय असेल तर त्यासाठी लोक काय करतात Rs हे थर्मिस्टर द्वारे बदलतात थर्मिस्टर हे एक अतिशय खास उपकरण आहे म्हणून हे थर्मिस्टर आहे थर्मिस्टर ला बाजारात विविध नावांनी संबोधले जाते हा एकच कंपोनेंट्स आहे दोन टर्मिनल कंपोनेंट्स उपलब्ध आहेत याला निगेटिव्ह टेंपरेचर कोईफिशियंट डिवाइस साठी NTC असेही म्हणतात म्हणजे जसे तापमान वाढते नॉर्मल रेसिस्टर साठी रेजिस्टन्स मूल्य वाढेल थर्मिस्टर च्या बाबतीत जसे तापमान वाढते तसतसे रेजिस्टन्स चे मूल्य कमी होते तर अशा प्रकारच्या सर्किटमध्ये ते कसे मदत करते स्टार्टअपच्या वेळी थर्मिस्टर रेझिस्टन्स चे कोल्ड व्हॅल्यू 10Ω आहे सुरुवातीला 10Ω स्टार्टअप सर्ज करंट मर्यादित करेल आणि कॅपेसिटर चार्ज होईल आणि स्टेडि स्टेट पोहोचेल कॅपेसिटर स्टेडि स्टेट त पोहोचल्यावर थर्मिस्टरमधून फुल लोड करंट जात आहे आणि ते हीट नष्ट करत आहे आणि ते हॉट होईल आणि एकदा ते हॉट होऊ लागले की थर्मिस्टरचे रेझिस्टन्स व्हॅल्यू कमी होईल आणि ते कदाचित 0 5Ω काहीतरी बनू शकेल थर्मिस्टरच्या रेझिस्टन्स हॉट व्हॅल्यू 0 5Ω असू शकते आता ही सिग्निफिकँट ड्रॉप आहे आता अशा प्रकारच्या सर्किटमध्ये असणे हा अतिशय आयडियल कंपोनेंट्स आहे जेथे स्टार्टअप दरम्यान कोल्ड व्हॅल्यू जे खूप जास्त आहे करंट मर्यादित करते आणि सर्किटच्या सामान्य स्टेडि कार्यादरम्यान थर्मिस्टर जो हॉट झाला असेल त्याला अडथळा आणतो सुमारे 0 5Ω चे तर हा एक चांगला कंपोनेंट्स उपलब्ध आहे त्याला सर्ज लिमिटर देखील म्हणतात अनेक उत्पादक त्यांना वेगवेगळ्या नावांनी संबोधतात याला सर्ज लिमिटर थर्मिस्टर NTC निगेटिव्ह टेंपरेचर कोईफिशियंट डिवाइस म्हणतात यासारखे काहीतरी असे काही नाव आता आपण फक्त त्यासह जगू शकतो परंतु समस्या अशी आहे की यात कमी वेळ स्टेडि स्टेट आहे थर्मिस्टरच्या आकारानुसार कोल्ड व्हॅल्यू पासून हॉट व्हॅल्यू मध्ये बदल होण्यास काही सेकंद किंवा शेकडो मिली सेकंद लागू शकतात तुम्हाला खालच्या टोकाला 1 ते 2 amp पर्यंत 50 amps किंवा वरच्या टोकाला 60 amps पर्यंतचे थर्मिस्टर्स मिळू शकतात आता अशा परिस्थितीची कल्पना करा जिथे ब्रिज कार्यरत आहे स्टेडि स्टेट त पोहोचला आहे थर्मिस्टर हॉट आहे आणि आता पावर अचानक जाते ज्या क्षणी पावर अचानक जाते थर्मिस्टर त्वरित त्याचे कोल्ड व्हॅल्यू परत मिळवू शकत नाही यास थोडा वेळ लागेल आणि त्याआधी पावर पुन्हा परत येते असे म्हणूया अशा परिस्थितीत थर्मिस्टर प्रोटेक्शन करणार नाही कारण थर्मिस्टरने अद्याप त्याचे जुने मूल्य परत मिळवलेले नाही आणि तुमच्याकडे प्रचंड स्टार्टअप सर्ज करंट असेल ज्यामुळे त्या वेळी डायोड लोड होऊ शकतात तर हा थर्मिस्टरचा एक तोटा आहे ज्यासाठी तुम्हाला जगावे लागेल किंवा दुसरा उपाय शोधावा लागेल दुसरा उपाय म्हणजे कदाचित आपण रिले वापरू शकतो या प्रकरणात आपण पूर्वीप्रमाणेच दर्शविल्याप्रमाणे रेजिस्टन्स करू इनपुट सोर्स या पद्धतीने जोडलेला आहे आता आपण ह्यावर रिले स्विच जोडतो आता या रिलेला एनर्जी द्यावी लागेल त्यामुळे रिलेचे एनर्जी कॉइलच्या सहाय्याने होईल म्हणून जेव्हा कॉइलमध्ये काही करंटअसेल तेव्हा रिले एनर्जी वान होईल आणि तो करंट चालू करेल आणि रेझिस्टन्स टाळेल येथे ऑपरेशन अगदी सोपे आहे तर आपल्याकडे सोर्स आहे सोर्स ब्रिज रेक्टिफायर कॅपेसिटर फिल्टरच्या रेझिस्टन्स द्वारे जोडलेला आहे जोपर्यंत रिले बंद आहे तोपर्यंत कारण आपण या कॉइलला एनर्जी दिली नसती कारण सोर्स कडील करंट रेजिस्टन्स आणि मागे जातो ज्या क्षणी कॅपेसिटर व्होल्टेज तयार होते तेव्हा 2 सायकल नंतर आपण हे स्विच बंद करू इच्छितो त्यावेळी या रिलेला एनर्जी द्या म्हणजे हा स्विच बंद होईल आणि आता रेझिस्टन्स बायपास केला गेला आहे त्या रिलेमधून करंट वाहू लागेल आणि नॉर्मल ऑपरेशन सुरू होईल आता मुद्दा हा आहे की आपण हे कसे एनर्जीटीक करू आपण कदाचित या कॅपॅसिटन्समधून घेऊ शकतो आपण या कॅपॅसिटन्समधून DC टॅप करू आणि नंतर योग्यरित्या आम्हाला हा रिले स्विच करणे आवश्यक आहे तर आम्ही ते कसे करू मी फक्त एक सामान्य नमुना सर्किट देतो आता आपण असे म्हणू की मी रेझिस्टन्स डिव्हायडर आणि कॅपॅसिटन्स ठेवतो तर मी हा रिले सर्किटसाठी सामान्य बिंदू मानतो मग हे तुमच्या अॅटेन्युएटर सारखे आहे तर आपण असे म्हणू की मी येथे एक रेझिस्टर ठेवला आहे जर तुम्ही हे सर्किट बघितले तर हे सर्किट प्रत्यक्षात पूर्ण नाही पण संकल्पना अशी आहे की आपण आउटपुट कॅपेसिटरमधूनच पॉवर काढतो कॅपेसिटर व्होल्टेज तयार झाल्यामुळे हे लोडसारखे कार्य करते आणि नंतर या कॅपेसिटरला DC ने चार्ज करते आणि ते कॉइलमध्ये करंट पंप करेल जेणेकरून कॉइलला एनर्जी मिळेल पण मग हा स्वीच चालू करण्यासाठी लागणारा एनर्जी देणारा करंट हे रेझिस्टर आणि हे रेझिस्टर ठरवतात तुम्ही या रिलेला स्विच मोडच्या कॉन्फिगरेशन प्रमाणे काम करण्यासाठी देखील बनवू शकता मी ते देखील दाखवीन जे अजून चांगले सर्किट असेल ते स्विच सारखे ऑपरेट करण्यासाठी मी हा भाग मिटवीन मी येथे एक भाग देखील मिटवीन आणि आता एक NPN ट्रान्झिस्टर ठेवतो आणि मला हा ट्रान्झिस्टर चालवायचा आहे आणि आता एक झेनर आणि नंतर आपण तिथून घेऊ आणि हे आपण त्यात सामील होईल आता फ्रीव्हील साठी येथे डायोड आवश्यक आहे केस थोडी क्लिष्ट आहे परंतु इतकी नाही मी हे स्पष्ट करीन आता सर्किटचा हा भाग विचारात घ्या जो येथे लाल रंगात दाखवला आहे जो ट्रान्झिस्टरचा बेस ड्राइव्ह आहे आता सुरुवातीपासून सुरुवात करा पुरवठा चालू आहे कॅपॅसिटर व्होल्टेज 0 आहे हे स्विच बंद आहे करंट या रेझिस्टरमधून वाहतो आणि कॅपेसिटर चार्ज होतो आता कॅपेसिटर चार्ज होत असताना ही क्षमता वाढत आहे ही क्षमता वाढत असताना ती अशा टप्प्यावर पोहोचेल जेव्हा ही क्षमता या झेनर ड्रॉप प्लस Vbe 0 7 पेक्षा जास्त असेल एकदा हे Vz 0 7 च्या पलीकडे गेले की हे कट होईल आणि बेस ड्राइव्ह या ट्रान्झिस्टरमधून प्रवाहित होईल एकदा या ट्रान्झिस्टरमधून बेस ड्राइव्ह वाहल्यानंतर या दिशेने रिलेच्या कॉइलमधून करंट प्रवाह असेल त्यामुळे रिले चालू होईल म्हणजेच हे चालू होईल आणि करंट आता रेझिस्टर पास करून रिलेमधून वाहते आता वीज बंद होते कॅपेसिटर डिस्चार्ज होते असे म्हणू या ते लोडमधून खूप लवकर डिस्चार्ज होते कारण हा जास्त करंट आहे हा खूप छोटा प्रवाह आहे कदाचित रिलेला एनर्जी देण्यासाठी एकूण लोड करंटच्या 1 किंवा 2 टक्के आणि ही क्षमता पडत राहील एकदा ही क्षमता कमी झाल्यावर ही क्षमता Vz 0 7 च्या खाली गेली की हा ट्रान्झिस्टर बंद स्थितीत जाईल एकदा हा ट्रान्झिस्टर बंद अवस्थेत गेला की कोणताही इंडक्टिव्ह करंट असला तरीही ते या पद्धतीने फ्रीव्हील करेल तुम्ही फक्त डायोड लावू शकता ते पुरेसे आहे कारण रिले कॉइलमध्ये 10 ते 12 Ω च्या क्रमाने खूप मोठे रेजिस्टन्स असतात जेणेकरुन ते नष्ट होईल आणि जेव्हा पॉवर येईल तेव्हा लगेच रेझिस्टर कार्य करेल आणि काही वेळाने रिले पुन्हा एकदा कार्यात येईल तर अशा प्रकारे रिले सर्ज करंट मर्यादित करण्यात मदत करू शकते सर्ज मर्यादित करण्याची दुसरी पद्धत MOSFET चा वापर करून आहे हा रेग्युलर रेक्टिफायर कॅपेसिटर फिल्टर सर्किट आहे जो मी हा पॉइंट उघडला आहे त्यामुळे वायरचा हा भाग काढून टाकला गेला आहे त्यामुळे प्रत्यक्षात हे दोन्ही इथे एकत्र जोडले गेले आहेत आता मी येथे एक एमपी डन्स सादर करू इच्छितो तर येथे एमपी डन्स MOSFET च्या स्वरूपात आहे मी येथे MOSFET सर्किट अशाप्रकारे काढतो आणि आपल्याकडे येथे रेजिस्टन्स विभाग आहे आणि एक कॅपॅसिटन्स आहे आत्ता आपण असे म्हणू या की ते या बिंदूशी जोडले जात आहे आपल्याकडे सोर्स येथे जोडला गेला आहे सोर्स चालू आहे असे म्हणू या कॅपेसिटर व्होल्टेज 0 आहे सोर्स या कॅपेसिटन्समधून जाईल आणि चार्ज करेल MOSFET साठी गेट ड्राइव्ह वाढेल तर MOSFET गेट व्होल्टेज एक थेशोल्ड ओलांडते MOSFET लिनियर रिजन प्रवेश करण्यास सुरवात करते हा रेजिस्टन्स कमी होऊ लागतो तर जेव्हा ते लिनियर रिजन असेल तेव्हा कॅपेसिटर देखील चार्ज होत असल्याचे आपण पाहू शकतो ज्यामुळे सर्ज फ्लो मर्यादित होतो आणि नंतर हे पुढील 12 व्होल्ट किंवा 15 व्होल्ट्सवर चार्ज केले जाते जर हा संभाव्य विभाग असा असेल की स्टेडि स्टेट त शेवटी 15 व्होल्ट्सवर येईल हे पूर्णपणे चालू असेल ज्या बाबतीत ते नियमित कॅपेसिटर फिल्टर सर्किट असेल जेव्हा सोर्स बंद होतो तेव्हा कॅपेसिटर हा एक मोठा कॅपेसिटर असतो आणि हा खूप लहान कॅपेसिटर असतो त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात चार्ज टाकले जाईल आणि ते बंद होणार नाही कारण येथे एक बॉडी डायोड आहे प्रत्येक MOSFET मध्ये एक बॉडी डायोड असतो याचा अर्थ असा की जेव्हा हे स्विच बंद होतात तेव्हा या कॅपेसिटरमध्ये असा काही चार्ज फ्लो असू शकतो आणि येथे परत याचा अर्थ असा होतो की हे चार्ज होईल आणि हे बंद होणार नाही म्हणून आम्ही आउटपुट कॅपेसिटर आणि गेट ड्राइव्ह कॅपेसिटर डीकपल करू इच्छितो जेणेकरून प्रत्येक स्वतंत्रपणे डिझाइननुसार स्वतःचा वेळ स्थिर ठेवू शकेल म्हणून आपण येथे कनेक्शन करणार नाही आपण ते कनेक्शन काढून टाकू आणि आपण याप्रमाणे इनपुटशी थेट कनेक्शन करू अशा प्रकारे कॅपेसिटर आणि हे डिकपल केले जातात आता बघा ऑपरेशन अगदी पूर्वीसारखेच आहे फक्त एक गोष्ट म्हणजे हे आणि हे डिकपल केले आहे आता ऑपरेशन पाहू तुम्ही जेव्हा सोर्स चालू कराल तेव्हा कॅपॅसिटन्स वर आणि परत परत अशा प्रकारे चार्ज होईल वास्तविक हे दोन हिरवे डायोड आणि तळाचे डायोड एक फुल ब्रिज बनवतात हे दोन सिग्नल डायोड असतील ते फक्त गेट ड्राइव्ह करंट वाहून नेणार नाहीत म्हणून हे चार्ज होत असताना हे चालू करण्याचा प्रयत्न करत आहे हे लिनियर रिजन तून जाते आणि याद्वारे करंट मर्यादित करण्याचा प्रयत्न करते आणि नंतर ते स्थिर स्थितीत पोहोचल्यानंतर हे 15 व्होल्ट्सवर असेल आणि हे पूर्णपणे चालू होईल आता जेव्हा हे बंद होते आणि सोर्स बंद होतो तेव्हा कॅपेसिटर डिस्चार्ज करू शकणार नाही कारण हे डायोड यामध्ये असतात अर्थात हे लोडद्वारे चार्ज केले जाईल जे ठीक आहे आणि त्यास परवानगी आहे आणि ते इष्ट आहे परंतु या कॅपेसिटरने परत येऊन हे चार्ज करू नये आणि हे या दोन आणि या दोन फुल ब्रिज मुळे डिकपल आहे तर अशा प्रकारे हे MOSFET लिनियर रेजिस्टर प्रमाणे डायनॅमिक अली बदलू शकते आणि सर्ज मर्यादित करू शकते सतत प्रोटेक्शन ची आणखी एक लेवल आहे जी या प्रकारच्या सर्किटमध्ये दिली जाऊ शकते उदाहरणार्थ मी हा भाग मिटवतो काळजीपूर्वक पहा मी आता वेगळा रंग वापरेन नाही मी निळा रंगच वापरणार आहे आता आपण असे म्हणू या की माझ्याकडे असा रेजिस्टन्स आहे आणि माझ्याकडे ट्रान्झिस्टर आहे आणि ट्रान्झिस्टर असे जोडलेले आहे आणि ते क्लिष्ट दिसते परंतु तसे नाही आता बघाच काय होते ते सामान्य ऑपरेशन असे आहे की मला ही किंक काढू द्या संदर्भ वेळ 2535 पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे नॉर्मल ऑपरेशन आहे आता ही अतिरिक्त गोष्ट टाकण्यात आली आहे नॉर्मल ऑपरेशन असे असेल की ते अशा प्रकारे जाते की करंट MOSFET मधून अशा प्रकारे जातो आणि नंतर R संदर्भ वेळ 2554 आता जेव्हा याद्वारे प्रवाह एका विशिष्ट मूल्याच्या पलीकडे जातो तेव्हा या रेजिस्टन्स पावर मध्ये घट होणार आहे आता हा रेझिस्टर थेट या npn ट्रान्झिस्टरच्या बेस एमिटर जंक्शन वर येतो एकदा हे ड्रॉप झाल्यावर हा रेझिस्टर इतका निवडला जाऊ शकतो की एकदा हा ड्रॉप 0 6 ओलांडला की तो कट करण्याचा प्रयत्न करतो म्हणून एकदा या एमपीडन्स ड्रॉप मध्ये कट करण्याचा प्रयत्न केला म्हणजे हा कॅपेसिटर यातून डिस्चार्ज होईल आणि हा व्होल्टेज खाली येईल एकदा हा व्होल्टेज खाली आला की MOSFET सचूरेशन तून बाहेर येतो आणि लिनियर रिजन जातो आणि येथे करंट मर्यादित करण्याचा प्रयत्न करतो तर हा एक प्रकारचा सतत सेल्फ प्रोटेक्शन सर्किट आहे जो खूप मनोरंजक आहे हे कधीही वाजणार नाही आणि यालाच BJT वापरून सेल्फ प्रोटेक्शन सर्किट म्हणतात तर हे एक अतिशय मजबूत सर्ज करंट लिमिटिंग सर्किट आहे जे रेक्टिफायर फुल ब्रिजसह वापरले जाऊ शकते तर यासह मी रेक्टिफायर आणि C फिल्टर चा हा विषय बंद करेन मी ओव्हर्व्ह्यू स्लाइड वर परत येऊ संपूर्ण DC DC कन्व्हर्टर सिस्टमच्या बर्ड्स आय व्ह्यू bird's eye view वर आपण चर्चा केलेल्या सिस्टम ओव्हर्व्ह्यू च्या या वर्णनापासून आपण सुरुवात केली आहे आत्तापर्यंत आम्ही रेक्टिफायर आणि फिल्टरबद्दल चर्चा केली आहे आता आम्हाला माहित आहे की 230 व्होल्ट किंवा एसी इनपुट सोर्स वरून DC कसा मिळवायचा त्यामुळे आतापासून आमच्या सर्व चर्चा केवळ DC DC कनव्हर्टरवर केंद्रित केल्या जातील आणि आपण असे गृहीत धरतो की या टप्प्यावर आमच्याकडे बॅटरी किंवा रेक्टिफायर फिल्टर संयोजनातून एक विश्वासार्ह DC आहे मी तुमच्यासाठी काही प्रॅक्टिकल एक्सरसाइज कार्ये Google ड्राइव्हवर ठेवली आहेत जी तुम्ही डाउनलोड करू शकता आठवा की आम्ही जीईडीए स्कीमॅटिकमध्ये रेक्टिफायर फिल्टरचे उदाहरण बनवले आहे मी ते स्कीमॅटिक देखील ठेवले आहे मी इतर दोन स्कीमॅटिक्स देखील ठेवले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो या फोल्डरमध्ये आणखी एक योजना याप्रमाणे आहे तुम्ही पहा येथे मी दोन नॉन आयडियालेटीज समाविष्ट केल्या आहेत एक म्हणजे सोर्स पासून ब्रिज च्या मध्यभागी AC बाजूला असलेला ट्रॅक इंडक्टन्स दुसरा म्हणजे रेक्टिफायरपासून C फिल्टर भागापर्यंतचा ट्रॅक इंडक्टन्स म्हणून आपण हे समाविष्ट करतो आणि आता आपण अनुकरण करतो आणि विविध रीपल स्वरूपांवर काय परिणाम होतात ते पाहतो जर तुम्हाला हे इंडक्टन्स व्हॅल्यू लक्षात आले तर आपण वाढतच राहिलो तर ते रेक्टिफायर LC फिल्टर सर्किट होईल ही एक मनोरंजक गोष्ट आहे जी तुम्ही प्रयत्न करायला हवी मी समाविष्ट केलेला दुसरा एक्सरसाइज हा आहे मी येथे दोन रेझिस्टर ठेवले आहेत आणि यातील करॅक्टरिस्स्टिक डिस्टार्ट करॅक्टरिस्स्टिक करण्याचा प्रयत्न करीत आहे जेणेकरुन सर्व डायोड्समध्ये समान आयडियल करॅक्टरिस्स्टिक नसतील ही एक प्रॅक्टिकल परिस्थिती आहे फक्त त्यासाठीचे प्रवाह आणि व्होल्टेजचे निरीक्षण करा आणि या मूल्यांशी खेळण्याव्यतिरिक्त या मूल्यांशी खेळा आणि हे तुम्हाला ऑसिलोस्कोप वरील वास्तविक सर्किटमध्ये काय अपेक्षित आहे याची अनुभूती देईल